पेटंट्ससाठी कोण अर्ज करु शकतो जसे आपण नमूद केले आहे की शोधकर्ता ही शोध निर्माण करणारी व्यक्ती असते आणि पेटंटसाठी अर्ज करण्यास पात्र असलेली व्यक्ती असते या कायद्यामध्ये 'शोधाचा खरा आणि प्रथम शोधक' या शब्दाचा उपयोग केला आहे ही नैसर्गिक व्यक्ती असू शकते एखादी व्यक्ती किंवा लोकांचा समूह किंवा एकत्र येऊन तयार झालेल्या लोकांचा एक संघ असू शकतो हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात म्हणून आपल्या हे लक्षात येते की एक खरा आणि प्रथम शोधकर्ता हा वेगवेगळ्या ठिकाणाहून काम करणार्या लोकांचा एक संघ असू शकतो आणि ते सर्व शोधकर्ते म्हणून एकत्र दाखविले जाऊ शकतात शोधकर्ते म्हणून त्यांची नावे पेटंट अर्ज दाखल करण्यात दिसून येतात खरा आणि प्रथम शोधकर्ता पेटंटसाठी अर्ज करू शकतो पेटंट एखाद्या सहाय्यक व्यक्तीद्वारे किंवा खरा आणि प्रथम शोधक द्व्यारे दाखल केला जातो खरा आणि पहिला शोधकर्ता शोध लावतो तो हा शोध दुसऱ्या व्येक्ती ला देऊ शकतो सहाय्यक म्हणजे काय ते समजून घेऊयात अशी एखादी व्यक्ती जी शोध घेते आणि त्याची नस्ती दाखल करते म्हणजेच पेटंट कार्यालयात अर्ज सादर करते बहुतेक प्रकरणांमध्ये जे कर्मचारी एखाद्या संस्थेसाठी काम करतात एखादी कंपनी किंवा संशोधन संस्थेचे काम करतात ते त्या शोधाचे मालक नसतात म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांची शोधावर मालकी नसते त्यांच्या नौकरीत अशी अट असते कि शोधावर त्याच संस्थेची मालकी असते ज्या संस्थेने त्याना रोजगार दिलेला असतो जेव्हा एखादा कर्मचारी शोध घेऊन येतो त्या आविष्कारात त्या कर्मचाऱ्याचे नाव असते अर्जदार स्वतः कंपनीच असते कंपनी किंवा संस्था जेथे कर्मचारी काम करतो तुम्हाला दोन वेगवेगळी मालकी दिसून येईल एक कर्मचारी शोध कर्ता म्हणून दर्शविला जाईल आणि कंपनी ही अर्ज करते म्हणून ती पण मालक असते कंपनी पेटंट नस्ती सादर करते त्या साठी लागणार सर्व आर्थिक खर्च करते पेटंट चे नूतनीकरण करते आणि पेटंट जिवंत ठेवते ज्या प्रकरणात शोधकर्ता तो किंवा ती स्वतः अर्जदार असतो त्या वेळेस ती जबाबदारी कुणालाही दिली जात नाही शोधकर्ता सुद्धा अर्जदार आसू शकतो ज्या प्रकरणांमध्ये शोधकर्ता अर्जदार नाही तेथे दुसऱ्या कुणाला तरी ही जबादारी दिली जाते आता जबाबदारी देणे हा असा मार्ग असतो ज्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे शोधास कायदेशीर रित्या स्थलांतरित करू शकतो एखाद्या शोधाची मालकी दुसर्या घटकाला किंवा दुसर्या व्यक्तीला दिली जाते कर्मचारी त्यांच्या रोजगाराच्या अटींनुसार असे सांगतील की त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून त्यांच्या नोकरीच्या काळात ज्या गोष्टींचा शोध लागला असेल त्याचा हक्क मालकाला दिला जाईल एखादी जबाबदारी देणे हे रोजगाराच्या कराराद्वारे केले जाऊ शकते किंवा जबाबदारी देण्या साठी विशिष्ट कागदपत्र असतात कायद्यात हक्काचे पुरावे सादर केले जातात आपणास अर्जदार होण्याची आवश्यकता असल्यास आपण अर्जदाराच्या स्थितीचा दावा करीत असल्याचा पुरावा देऊन हे सिद्ध करणे आवश्यक असते आपण शोधक असल्यास योग्य पुराव्याची आवश्यकता नाही कारण शोधक स्वतःच शोध घेऊन येत असतो आपण शोधक नसल्यास योग्यतेचा पुरावा आवश्यक आहे हक्काचा पुरावा हे जबाबदारी देण्या विषयी चे कागद पत्रे असतात ज्याद्वारे शोधकर्ता शोधाचा हक्क दुसऱ्या व्यक्तीस देत असतो एखादा अर्जदार खरा किंवा पहिला शोधकर्ता किंवा तो सहाय्यक असू शकतो किंवा कायदेशीर प्रतिनिधी देखील असू शकतो प्रथम आपल्याकडे खरा आणि पहिला शोधकर्ता असतो तो पेटंटसाठी अर्ज करू शकतो जर खरा आणि पहिला शोधकर्ता अर्जदार नसेल तर मग ज्याला शोधाचा हक्क दिला गेला आहे तो अर्जदार होतो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणत्याही मृत व्यक्तीचा कायदेशीर प्रतिनिधी कोणताही मृत व्यक्ती जो खरा आणि पहिला शोधकर्ता होता किंवा जो सहाय्यक होता त्याचा कायदेशीर प्रतिनिधी आता या तीन प्रकारात कोण अर्ज करू शकतो एखादी व्यक्ती कोणत्या हक्काने अर्ज करू शकते या गोष्टी येथे स्पष्ट होतात पेटंट अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला पेटंट तज्ञाची आवश्यकता असते ते मध्यस्थ असतात पेटंट मध्यस्थ असे लोक असतात ज्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञानात पदवी असते आणि ज्यांनी केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेली पेटंट मध्यस्थ परीक्षा उत्तिर्ण केलेली असते पेटंट मध्यस्थची परीक्षा पेटंट कायद्यातील प्रवीणतेची चाचणी घेते आणि हे सुनिश्चित करते की परीक्षा उत्तीर्ण होणारे लोक पेटंट कार्यालयात पेटंट तयार करू शकतात आणि पेटंट दाखल करू शकतात म्हणून मसुदा तयार करण्यासाठी आणि पेटंट दाखल करण्यासाठी आणि अर्जदारला अर्जाच्या संदर्भात पेटंट कार्यालयाने उपस्थित केलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्यासाठी आपल्याकडे नोंदणीकृत पेटंट मध्यस्थ असणे आवश्यक असते ज्या लोकांनी परीक्षा उत्तीर्ण केलेली असते आणि त्यांनी नोंदणीचे नूतनीकरण केले असते अश्या लोकांचे कार्य पेटंट कार्यालय ठरवते परंतु याचा अर्थ असा नाही की एखादा शोधकर्ता पेटंट कार्यालयाशी थेट व्यवहार करू शकत नाही अर्जदार म्हणून आपण थेट पेटंट कार्यालयाशी व्यवहार करू शकता परंतु प्राधान्य दिलेला मार्ग पेटंट मध्यस्थद्वारे आहे पेटंट मध्यस्थी ला घेण्यासाठी आपल्याला अधिकृतता दाखल करावी लागते एक विशिष्ट प्रकारचा अर्ज असतो ज्याद्वारे आपण आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी पेटंट मध्यस्थ अधिकृत करू शकतो जसे आपल्याला एखाद्या न्यायालयात खटला दाखल करण्याची आवश्यकता असेल तर एखाद्या वकिलाला घेण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपण येथे तसे करतो आपण एकतर मुखत्यारपत्र देऊ शकतो किंवा आपल्याकडे अर्ज क्रमांक २६ असतो जो आपण पेटंट मध्यस्थला घेण्यासाठी वापरतो पेटंट मध्यस्थ हा शोधकर्ता अर्जदार आणि पेटंट कार्यालय यांच्यातला दुवा असतो आपल्याकडे एक तरतूद आहे ज्यात शोध कर्ता कोण आहे याचा विचार न करता शोध कोणाच्या मालकीचा आहे हे दर्शवले जाते ही तरतूद शोधकर्त्याची क्षमता आणि अर्जदाराची क्षमता यांच्यातील फरक दर्शवते एक शोधकर्ता म्हणून आपले नाव त्यात असण्याचा हक्क प्रत्येक शोध कर्त्याला असतो शोधाचा मालक आहे की नाही याची पर्वा न करता शोधकर्ता म्हणून उल्लेख करण्याचा हक्क प्रत्येक शोध कर्त्याला असतो समजा एखाद्या कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याने शोध लावला तर त्या शोधावर कंपनीचा हक्क असतो कंपनी पेटंट अर्ज सादर करते त्या पासून मिळणार आर्थिक फायदा कंपनीच्या मालकाचा असतो कर्मचार्यांना वाटा दिला जात नाही कारण कर्मचार्याने केलेल्या कामासाठी कर्मचाऱ्याला आधीच पैसे दिले गेलेले असतात रोजगाराच्या अटींमध्ये शोधाचा मोबदला त्याला मिळालेला असतो एखाद्या शोधा पासून मालकाला किती फायदा होईल याचा विचार न करता एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि मालकाला शोध कर्ता म्हणून कर्मचाऱ्याचे नाव घ्यावेच लागते म्हणून शोध कर्ता म्हणून उल्लेखाचा हक्क हा असा हक्क आहे जो शोध कर्त्यास आनंद देत असतो म्हणून शोध कर्त्यास उल्लेखाच्या हक्का पासून कुणीही व्यक्ती वंचित करू शकत नाही आपल्याला शोधकर्ता म्हणून उल्लेख करण्याचा हक्क आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे शोधाची मालकी आहे जरी शोध कार्त्याने शोधाचा हक्क दुसऱ्याला दिला असला तरी शोधकर्त्याला शोधाचा शोधक म्हणून दर्शविण्याचा हक्क असतो हे एखाद्या लेखकाच्या असलेल्या नैतिक हक्का सारखे आहे लेखकाने पुस्तक कॉपीराइटचे काम एखाद्या प्रकाशकास दिले तर प्रकाशकाकडे त्या पुस्तकाचे मालकी अधिकार असू शकतातएकापेक्षा जास्त प्रती बनविण्याचा हक्क असू शकतो कॉपी राईट चे सर्व हक्क प्रकाशकाकडे असू शकतात मालकीची पर्वा न करता लेखकास त्या कामाचा लेखक म्हणून उल्लेख करण्याचा हक्क आहे याला लेखकाचा नैतिक हक्क म्हणतात हेच शोधाच्या बाबतीत सुद्धा असते आपल्याकडे अशी तरतूद आहे ज्या मुळे शोधकर्ता त्याचे किंवा तिचे नाव शोध कर्ता म्हणून वापरू शकतो